आपण प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्याच्याबद्दल बोलू या प्रशिक्षण प्रशिक्षणाची संकल्पना याबद्दल आपण आधी चर्चा केलेली आहे प्रशिक्षणाची गरज कशी ओळखावी कामाचे मूल्यांकन क्षमतांचे मूल्यांकन कामगिरीचे मूल्यांकन या बद्दल देखील आपण बोललो आहोत आणि आता आपण प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करताना मी प्रथम वेगवेगळ्या पद्धती घेतल्या आहेत ही विशिष्ट स्लाईड अॅडव्हेंट फ्लिपॉरच्या पुस्तकातून घेतली आहे ज्या विविध क्षेत्रात आपण प्रशिक्षण कार्यक्रम घेऊ शकतो ते या स्लाईडवर तुम्हाला दिसेल गरज मूल्यांकनाच्यच्या आधारे आपण सहा क्षेत्र निवडलेले आहेत आणि यामध्ये पहिले आहे निर्णय घेण्याच्या क्षमतेचे कौशल्य हा कौशल्याचा एक अतिशय महत्वाचा प्रकार असून तो कनिष्ठ मध्यम आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये विकसित होण्यासाठी आवश्यक आहे संस्थेतील मनुष्यबळ ज्याप्रकारे निर्णय घेतात त्यावर त्या संस्थेला यश प्राप्त होते आणि जर एक विशिष्ट प्रकारचे कौशल्य सहभागिंमध्ये आपल्याला विकसित करायचे असेल तर आपण तीन प्रकारच्या पद्धती वापरू शकतो पहिली पद्धत बास्केट पद्धत आहे ज्यामध्ये सहभागींना आपण एक परिस्थिती देतो आपण त्यांना विचारतो की या परिस्थितीत तुम्ही काय निर्णय घ्याल मग कोणता निर्णय हा सर्वोत्तम निर्णय असेल याचे समर्थन आणि तो निर्णय घेत असताना कोणत्या बाबींचा विचार आपण केला पाहिजे याची कारणमीमांसादेखील आपल्याला करावी लागेल बिजनेस गेम्सद्वारे व्यवसाय खेळ आपण निर्णय घेण्याची दुसरी पद्धत शिकवतो या सहा क्षेत्रांमधील सर्व पद्धती येत्या पुढील काही सत्रांमध्ये मी प्रात्यक्षिकासह दाखवेन प्रत्येक पद्धत ती पद्धत कशाप्रकारे वापरायची ही पद्धत वापरण्याकरता काय तयारी करायची तसेच प्रशिक्षण खोलीत ही पद्धत कशाप्रकारे दाखवायची हे मी दाखवेन यामुळे प्रत्येक पद्धत तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल आता ज्यावेळी आपण बिजनेस गेम्स व्यवसाय खेळ बद्दल बोलतो त्यावेळी इथे एक खेळ खेळला जाईल सुरुवातीला आपण उदाहरणादाखलसंघ बांधणी या संकल्पनेबद्दल ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी गट आणि संघ या मधला फरक आपण बघतो संघ तयार करण्याचे कोणते टप्पे आहेत एक यशस्वीसंघ कशाप्रकारे तयार करावी हे आपण बघू ही एका विशिष्ट पद्धतीची संकल्पना असेल आणि मग आपण बिजनेस गेम खेळूया एखादा विशिष्ट बिजनेस गेम खेळत असताना एखादा संघ आपले ध्येय व लक्ष कशा प्रकारे प्रभावीपणे साध्य करू शकते याचे प्रात्यक्षिक आपण देऊ तिसरे म्हणजे केस स्टडी उदाहरणाभ्यास केस स्टडीपद्धत प्रशिक्षण पद्धतींमध्ये खूप लोकप्रिय आहे वास्तविक केस स्टडी दिलेल्या विशिष्ठ परिस्थितीत काय निर्णय घेतले गेले आहेत याची कल्पना देते कारण केस स्टडी काल्पनिक नाही केस स्टडी ही व्यावहारिक परिस्थिती आहे जी दस्तऐवजात रूपांतरित केली गेली आहे एखाद्या संस्थेमधल्या अधिकाऱ्यांनी घेतलेला एक विशिष्ट निर्णय आपण बघू मग तो निर्णय ज्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये घेतला गेला त्या परिस्थितीच्या अनुषंगाने तो निर्णय योग्य की अयोग्य होता हे आपण बघू याकरता कोणकोणत्या वेगळ्या पद्धती आहेत आणि टेम्प्लेट ढाचा च्या माध्यमातून केसस्टडीचे विश्लेषण कसे केले पाहिजे हे मी तुम्हाला दाखवीन या चर्चेदरम्यान केस लिखाणाच्या कार्यशाळेबद्दल प्रशिक्षण पद्धतीचा भाग म्हणून मी बोलेन बऱ्याच वेळा ज्या केसेस आपण वापरत असतो त्या एक तर भारताबाहेरच्या असतील किंवा ज्या प्रत्यक्षामध्ये या देशात घडणे शक्य नाही अशा विविध परिस्थितीमधील किंवा एखाद्या विशिष्ट स्वरूपाच्या अनेक उद्योगांमधील केसेस असतील आणि म्हणूनच आपल्याला भारतीय उद्योग किंवा भारतीय संस्थांकरिता या केसेस तयार कराव्या लागतील यासाठी आपण केस लिखाण कार्यशाळा असा प्रशिक्षण कार्यक्रम देखील घेऊ शकतो याशिवाय कोणकोणत्या वेगवेगळ्या केस लिखाण कार्यशाळा आहेत त्या मध्ये वेगवेगळ्या केसेस कशाप्रकारे तयार करायच्या याचा देखील आपण अभ्यास करू दुसरी गोष्ट जी अतिशय महत्त्वाचे आहे ती म्हणजे आंतरवैयक्तिक कौशल्य पुढच्या सत्रामध्ये मी एक कार्यक्रम घेणार आहे आहे जो MSID म्हणजेच मॅनेजरिअल स्किल्स फॉर द इंटरपर्सनल डायनामिक्स आंतरवैयक्तिक जडणघडणीकरिता व्यवस्थापकीय कौशल्य या नावाचा असेल उद्योग व संस्था हे एका कुटुंबासारखी असतात जिथे खूप सदस्य असतात आणि या सदस्यांमध्ये सलोखा व समन्वय निर्माण झाला पाहिजे हा सलोखा आणि समन्वय व्यक्तींमधल्या परस्पर संबंधांना विकसित करूनच घडवता येईल जर सहकार्यांमध्ये सलोख्याचे संबंध नसतील तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध नसतील तर आपल्याला अपेक्षित निकाल प्राप्त करणे शक्य होत नाही अपेक्षित निकाल मिळवण्याकरता लक्ष्य साध्य करण्याकरता आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारचे आंतरवैयक्तिक कौशल्य असणे गरजेचे आहे अशा प्रकारचे आंतरवैयक्तिक कौशल्य विकसित करण्याकरता आपण अशा प्रकारचे वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम घेऊ शकतो रोल प्ले भूमिका वठवणे या सारख्या वेगवेगळ्या प्रशिक्षण पद्धती वापरू शकतो रोल प्ले पद्धतीमध्ये आपण हे पाहतो की ज्यावेळी एखादी भूमिका तुम्ही निभावत असतात त्यावेळी व्यक्ती अ व व्यक्ती क यांच्यामध्ये असणारे परस्पर व्यक्ती संबंध कौशल्य कसे असतात भूमिका व ठेवणे व वर्तन प्रतिमाने यांचा समावेश आंतरवैयक्तिक कौशल्य मध्ये होतो रोल प्लेमध्ये आता इथे व्यवस्थापकाची भूमिका आहे मॅव्यवस्थापक आपली भूमिका कशा प्रकारे निभावतो हे रोल प्ले मध्ये कळेल मात्र वर्तवणूक संदर्भात जर विचार केला तर एखादी विशिष्ट व्यक्ती जशी की श्रीयुत शर्मा हेव्यवस्थापकाच्या भूमिकेमध्ये कशा प्रकारे वागतील आणि म्हणूनच त्या विशिष्ट उदाहरणांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे त्यांचे आंतरवैयक्तिक कौशल्य ते कसे वापरतील हे वर्तन प्रतिमानामध्ये पाहिले जाते एका विशिष्ट परिस्थितीच्या आधारावर आपण एखादे अधिकारपद आणि एखादी विशिष्ट व्यक्ती त्या अधिकारपदावर आल्यानंतर त्याचे वर्तन याच्यातला फरक बघू ज्यावेळी श्रीयुत शर्मा व्यवस्थापक म्हणून भूमिका वठवत असतात त्यावेळी व्यवस्थापकाची भूमिका त्यांच्याकडून अपेक्षित असते आणि वैयक्तिक श्रीयुत शर्मा म्हणून त्यांचे वर्तन तिथे अभिप्रेत नसते पण समजा जर श्रीयुत शर्मांच्या वर्तणुकीबद्दल काही समस्या असेल तर त्यावेळी आपण त्या विशिष्ट परिस्थितीच्या आधारे श्रीयुत शर्मा कसे वागतील हे आपण बघू त्यांचे वर्तन सकारात्मक किंवा नकारात्मकदेखील असू शकेल जर त्यांचे वागणे सकारात्मक असेल तर श्रीयुत शर्मा हे किती प्रोत्साहनकारक व उत्तेजन देणारे व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला कळेल आणि मग प्रशिक्षण घेणारे सहभागी अशा प्रकारचे वर्तन करतील पण जर मिस्टर शर्मा यांचे दिलेल्या परिस्थितीमध्ये वर्तन नकारात्मक असेल तर आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की अशा प्रकारचे वर्तन अजिबात स्वीकार्य नाही कारण प्रत्येक संस्थेमध्ये OCB ऑर्गनायझेशन सिटीझनशिप बिहेवियर असते संस्थेचे नागरिकांशी वर्तन जे कोणत्या गोष्टी कराव्यात अथवा करू नये याबद्दल बोलते आणि अशा प्रकारच्या विशिष्ट संस्थेमध्येमध्ये एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये कोणते आदर्श वर्तन असावे याबद्दल सहभागींशी चर्चा केली जाते आणि मला खात्री आहे की ते या पद्धतीवर नक्कीच विचार करतील ज्यायोगे ही पद्धत समजून घेतल्यानंतर त्यांच्या वर्तनामध्ये बदल होईल तिसरी आणि अतिशय महत्त्वाची पद्धत म्हणजे कार्यानुभव प्रत्यक्ष कार्यानुभव ही पद्धत कार्य ज्ञान वाढवण्याकरता वापरली जाते प्रत्यक्ष कार्यानुभवाच्या कोणकोणत्या विविध पद्धती आहेत याविषयी मी नंतर बोलेन याठिकाणी मला सांगायला आवडेल की एमबीएच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्पांवर जाण्याकरता आम्ही प्रोत्साहन देतो प्रत्यक्ष प्रकल्प हा उन्हाळी किंवा शिव आळी प्रशिक्षणासारखा प्रत्यक्ष कार्यानुभव जरी नसला तरी संस्थेची विशिष्ट परिस्थिती घेऊन त्या परिस्थितीमधला एक विशिष्ट समस्या घेऊन ते संस्थे करता करता सोडवू शकतात किंवा संस्थेमध्ये विशिष्ट कामगिरी पार पाडून संस्थेकरीता करिता काम करू शकतात आता ज्या वेळी आपण मार्गदर्शन समुपदेशना बद्दल बोलतो त्यावेळी मार्गदर्शन समुपदेशन कार्यक्रम हे प्रशिक्षण व वर्तनाभ्यासाचे एकत्रीकरण आहे मार्गदर्शक काय करतो मार्गदर्शक प्रशिक्षकाची भूमिका देखील बजावतो आणि त्याच्या अंतर्गत त्या विशिष्ट विद्यार्थ्यावर तो काम देखील करतो आणि म्हणूनच अशा प्रकारच्या कार्यज्ञान कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शक व विद्यार्थी यांच्यामधील संबंध अतिशय महत्त्वाचे ठरतात भारतात खूप संस्थांनी अशा प्रकारचे मार्गदर्शक कार्यक्रम यशस्वीपणे राबवले आहेत तथापि काही संस्था अशाप्रकारचे मार्गदर्शन योग्य प्रकारे राबवू शकत नाहीत कारण अतिशय वरिष्ठ अधिकाऱ्याला त्यांनी मार्गदर्शक म्हणून नेमलेले असते एखादा व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी जर खूप वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत असेल तर त्याच्या करता त्यांच्याशी संवाद साधणे त्यांना संपर्क करणे त्यांचा वेळ घेणे ही खूप अवघड होते आणि मग अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम हे काहीवेळा फक्त नावापुरतेच राहतात आणि म्हणूनच ज्यावेळी आपण मार्गदर्शन कार्यक्रमाचा प्रशिक्षण पद्धत म्हणून वापर सुचवत असतो त्यावेळी आपण खूपच सावधान राहिले पाहिजे ज्यावेळी वरिष्ठ अधिकारी त्यांच वेळ नवीन प्रशिक्षणार्थी ला देऊ शकतो त्याच वेळी ते शक्य होते पद्धतीमध्ये प्रशिक्षणआणि वर्तनाभ्यास शक्य होते तिसरे म्हणजे संस्थेबद्दलचे ज्ञान मला माझे उदाहरण तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा मी श्री राम उद्योग समूहामध्ये होतो तिथे अतिशय कठीण अभिमुखता कार्यक्रम असायचे या अभिमुखता कार्यक्रमात उद्योगसमूहाबद्दलची माहिती जोर देऊन सांगितली जायची कोणत्या मुल्याना व नैतिक तत्वांना संस्था महत्त्व देते हे देखील सांगितले जायचे आणि म्हणूनच अगदी सुरुवातीलाच अभिमुखता कार्यक्रमामध्ये अशाप्रकारचे संस्थेबद्दलचे ज्ञान खूपच महत्त्वाचे ठरते कार्यचक्राच्या माध्यमातून आपण त्यांना संस्थेतील विविध कार्याचे ज्ञान देऊ शकतो खुप संस्था बहुकौशल्यधारक कर्मचारी पसंत करतात अशा प्रकारचे बहुकौशल्यधारक कर्मचारी विकसित करण्याकरता त्यांना एका विशिष्ट कार्यचक्र पद्धतीच्यामाध्यमातून उपक्रम दिले गेले पाहिजेत कार्यचक्र पद्धतीमध्ये तो कर्मचारी विपणन क्षेत्रात काम करेल वित्तक्षेत्रात काम करेल मनुष्यबळ क्षेत्रात काम करेल उद्योगातील प्रत्यक्ष उत्पाद प्रक्रियेवरदेखील काम करेल आणि मग त्यांना हे कळेल की तिथे कोण कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत कोणत्या प्रकारच्या गरजा आहेत आणि कोणते अडथळे तिथे आहेत याशिवाय कोणत्या प्रकारची बलस्थाने तिथे आहेत जेणेकरून सगळ्या संस्थेमधील सर्व विभागांबद्दलचे ज्ञान त्याला मिळेल आणि मग त्याला संस्थेबद्दल तिथे चालणाऱ्या एकंदर कामाबद्दल कल्पना येईल कार्यचक्र आणि बहुविध व्यवस्थापन याच्यामध्ये फरक आहे म्हणूनच कार्यचक्रामध्ये एका विशिष्ट कार्याकरीता वेगवेगळ्या वेळामध्ये व्यक्ती नेमली जाते पण ज्यावेळी बहुविध व्यवस्थापन असेल त्यावेळी एकाच वेळेला त्या व्यक्तीला विविध प्रकारचे काम हाताळण्यास सांगितले जाते ज्यावेळी कार्यचक्र यशस्वीरीत्या पूर्ण केले जाईल त्यावेळी ती व्यक्ती बहुविध व्यवस्थापन हाताळण्याकरता योग्य होईल त्यामुळे खूप मोठ्या संस्थेमध्ये ते बहुविध व्यवस्थापन स्वीकारतात खुप लहान संस्थेमध्ये ते असा व्यक्ती ठेवतात जो बहुविध व्यवस्थापनामध्ये तज्ञ असेल म्हणून असे प्रशिक्षण दिले पाहिजेकी ते एकावेळी अनेक कार्ये हाताळण्यास सक्षम असतील आणि मग ते आपले कार्यकुशलतेने करतील तसेच बहुविध व्यवस्थापनाकरता ते इतरांसाठी एक उदाहरण ठरेल सामान्य ज्ञान आकरीत हा प्रशिक्षण पद्धती बघू कामगार कायदा आणि उद्योगी संबंध यासारखे अभ्यासक्रम या प्रशिक्षण पद्धतीमध्ये आहेत याकरता मी काही सोपी उदाहरणे घेईन म्हणून त्यामुळे एखादी व्यक्ती मनुष्यबळ विभागामध्ये नसली एखादा अधिकारी मनुष्यबळ विकास विभागांमध्ये नसला पण तरीही त्यांना सामान्यज्ञान असणे गरजेचे आहे ते ज्यावेळी उत्पादन व्यवस्थापक असतील किंवा उत्पादनाशी संबंधित असतील त्यावेळी त्यांना कामगार कायदा आणि उद्योजकीय संबंध याबद्दलदेखील सामान्य ज्ञान व माहिती असली पाहिजे त्यामध्ये तो तज्ञ नसेल पण जर त्याला कामाचे तास अधिक कामाचे तास किंवा रजांसंबंधीची माहिती नसेल तर तो कामगार कायदा व उद्योजकीय संबंध याबद्दल परिणामकारक पद्धतींच्याद्वारे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून याबद्दलची सामान्य ज्ञान मिळवू शकेल जेव्हा संस्थेकडे खूप प्रकल्प असतात तेव्हा अशा प्रकारचे सामान्य ज्ञान हे विशेष बैठकीच्या माध्यमातून मिळवता येईल ज्यावेळी अनेक प्रकल्प चालू असतात त्यावेळी आंतर कार्यात्मक क्षेत्रातील विशेष बैठकीदेखीलआयोजित केल्या जातात आणि त्यावेळी त्यांना एक प्रकल्प दुसऱ्या प्रकल्पाशी कशा प्रकारे जोडला आहे याची कल्पना येईल तिसरे म्हणजे विशिष्ट प्रकारचे वाचन याबाबतीत हे विशिष्ट प्रकारचे वाचन अतिशय सोपे आहे ते म्हणजे नवीन तंत्रज्ञान आल्यापासून एखाद्या विशिष्ट तंत्रज्ञानाबद्दल असे सामान्यज्ञान माहीत असणे अपेक्षित आहे जर एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ट तंत्रज्ञानाबद्दल वाचत असेल तर तो त्याच्या कामांमध्ये ते ज्ञान दाखवू शकेल आणि त्याचे काम जास्त चांगल्या परिणामकारकतेने करू शकेल कारण त्याला त्या तंत्रज्ञानाबद्दलचे ज्ञान आणि माहिती अगोदरपासूनच आहे आणि आता शेवटची जरी नसली तरी अतिशय महत्त्वाची प्रशिक्षण पद्धत जी व्यक्तीच्या विशिष्ट वैयक्तिक गरजांवर आधारित आहे मी कामगिरी मूल्यांकन आणि क्षमता मूल्यांकन याबद्दल बोललेलो आहे त्यामुळे तुम्हाला हे कळेल की काही कर्मचारी असे असतात ज्यांची विशिष्ट क्षेत्रातली कामगिरी अतिशय कमकुवत असते अशावेळी त्यांची विशिष्ट वैयक्तिक गरज समजून घेऊन त्यांना विशेष प्रकल्प विशेष उपक्रम विशेष कार्य व विशेष लक्ष दिले पाहिजे आणि जर एखादी व्यक्ती मागे पडत असेल किंवा त्याच्या विशिष्ट ज्ञान आणि कौशल्याच्या पातळीमध्ये फरक असेल तर त्यांना विशिष्ट ज्ञानाच्या या कौशल्याच्या आधारे प्रशिक्षण दिले पाहिजे असे व्यक्ती अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता पाठवले पाहिजेत जिथे ते काम करू शकतात आणि त्यांच्या विशिष्ट गरजे करता शिकूदेखील शकतात खूप वेळा असे दिसले आहे की कार्यक्षमता मूल्यांकन हे उत्तराधिकारी नियोजनाकरिता खूपच उपयोगी पडते म्हणून कार्यक्षमता मूल्यांकनाच्या माध्यमातून वैयक्तिक गरजा शोधल्या जातात आणि भविष्यातल्या कामातकरता भविष्यातल्या जबाबदाऱ्या करता कशाप्रकारे ती व्यक्ती स्वतःला विकसित करू शकते हे बघितले जाते म्हणूनच मनुष्यबळ विकासामधील हे एक अतिशय प्रभावी साधन आहे ज्यावेळी तुमच्याकडील मनुष्यबळाला तुम्हाला विकसित करायचे असते तसेच कामगिरी मूल्यांकनसोबतच ज्यावेळी तुम्ही कार्यक्षमता मूल्यांकन देखील करता त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम घेऊ शकता आणि या विशिष्ट पद्धतीद्वारे तिथे वैयक्तिक गरजा पूर्ण केल्या जातात व्यक्तीच्या या गरजा व्यक्तीच्या आत्ताच्या कामावर तसेच भविष्यातल्या कामाशी देखील निगडित असतात म्हणूनच त्या व्यक्तीचे कार्यक्षमता व कामगिरी मूल्यांकन होणे ही व्यक्तिगत गरज नसून ती संस्थेची गरज देखील बनते जर एका विशिष्ट व्यक्तीला भविष्यात एखादा विशिष्ट काम किंवा उपक्रम हाताळायचा असेल तर या भविष्यातल्या कामाकरिता त्याला तयार होणे गरजेचे आहे आणि या अशा गोष्टीमध्ये विशेष प्रकल्प त्याला दिले पाहिजेत तरच तो अशा प्रकारच्या विशिष्ट व्यक्तिगत गरजा विकसित करू शकेल विशिष्ट व्यक्तीच्या गरजेमधील दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांना विशिष्ट समित्यांवर नेमणे अशाप्रकारे समिती तयार केली जाईल विविध समिती संस्थेच्या भविष्यकालीन दृष्टी व धोरणावर काम करतील त्याबरोबरच विभागाच्या यशस्वीततेबद्दल विचार करतील कोणत्या ज्ञानाची कधी गरज आहे आणि त्याकरता कोणत्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे कोणत्या प्रकारे विशिष्ट प्रकारचे मनुष्यबळ विकसित केले पाहिजे याबद्दल ते विचार करतील तर ही सहा क्षेत्र आहेत आणि ही काही विशिष्ट पद्धती आहेत येत्या काही पुढील सत्रांमध्ये याबद्दल सविस्तरपणे प्रत्येक पद्धतीबद्दल मी बोलेन प्रत्येक संकल्पनेबद्दल बोलेन तसेच एखादी संकल्पना कशाप्रकारे वापरायची त्याकरता कोणत्या पद्धतीने ती वापरायची आणि मग त्या पद्धतीचे प्रात्यक्षिक करीत असताना त्यातून आपल्याला काय शिकायला मिळाले हे आपण येत्या काही सत्रांमध्ये बघूया

प्रशिक्षण पद्धतींमध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव ही पद्धत सर्वप्रथम व अतिशय महत्त्वाची येते कारण जास्तीत जास्त महत्त्व प्रत्यक्ष कार्यानुभव पद्धतीला दिले जाते प्रत्यक्ष कार्यानुभव पद्धत ही प्रशिक्षणाची अशी पद्धत आहे ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी शिकण्यामध्ये स्वतः प्रत्यक्षात सहभागी होतो या पद्धतींमध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव प्रशिक्षण कृत्रिमानुकरण पद्धतींचा अंतर्भाव होतो मला आठवतंय हिंडाल्कोमध्ये व आरआरव्हीपीएनएल राजस्थान राज्य विद्युत प्रसारण निगम लिमिटेडमध्ये कृत्रिमानुकरण सिमुलेशन पद्धत होती मी स्वतः हे पाहिले आहे की कशाप्रकारे कृत्रिमानुकरण शिक्षण कार्यक्रम हिंडाल्को मधील श्रीयुत खान व आरआरव्हीपीएनएल राजस्थान राज्य विद्युत प्रसारण निगम लिमिटेडमधील श्रीयुत चिरानिया यंत्रांवर देत असत उत्पादनादरम्यान घडणाऱ्या परिस्थिती ते देत असत उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या यंत्रांत प्रमाणेच तिथे यंत्रे ठेवलेली असत तशा प्रकारचे वातावरण तयार केले जायचे आणि मग ते त्यावर काम करीत असत अशाप्रकारे कृत्रिमानुकरण पद्धत वापरली गेली होती जी नवागत प्रशिक्षणार्थीकरता अतिशय महत्वाची अशी प्रत्यक्ष कार्यानुभव पद्धत होती बिजनेस गेम्स व्यवसाय खेळ रोल प्ले भूमिका बजावणे बिहेवियर मोडेलिंग स्टडीज वर्तवणुकीच्या प्रतिमांनांचा अभ्यास याबद्दल आपण नंतर सविस्तर चर्चा करू याप्रकारच्या प्रत्यक्ष कार्यानुभवपद्धतीमध्ये विशिष्ट कौशल्य तसेच त्या कौशल्यंबद्दलची समज आणि वर्तन कामाच्या बाबतीतले वर्तन तसेच एखाद्या विशिष्ट उपक्रम संपवत असताना तसेच वेगवेगळ्या आंतरवैयक्तिक मुद्द्यांना ते काम पूर्ण करत असताना कशा प्रकारे हाताळले पाहिजे हे मी सांगितले आहे आता प्रत्यक्ष कार्यानुभव प्रशिक्षणाचे एक उदाहरण आपण पाहू या प्रत्यक्ष कार्यानुभव प्रशिक्षण नव्या व अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांकरिता उपयुक आहे यामध्ये कामाचे स्वरूप समजून घेणे तसेच व्यवस्थापक किंवा वरिष्ठ यांचे ते काम करीत असताना निरीक्षण करून ते शिकणे आणि मग तशाप्रकारे त्यांच्या पद्धतीप्रमाणे काम करणे याचा समावेश प्रत्यक्ष कार्यानुभव प्रशिक्षणामध्ये होतो आणि म्हणूनच प्रत्यक्ष कार्यानुभव प्रशिक्षणात व्यक्ती शिकतो व्यवस्थापन शिक्षणामध्ये विद्यार्थ्याने किमान उन्हाळी प्रशिक्षणाला जावे असे सुचवले आहे आपण पुढारलेले असून आपण त्याने हिवाळी प्रशिक्षणालादेखील जावे असे सुचवले आहे प्रत्यक्ष कार्यानुभव प्रशिक्षण ही एक जुनी आणि प्रभावीरित्या वापरली जाणारी अनौपचारिक प्रशिक्षण पद्धत आहे आता मला तुम्हाला एक उदाहरण सांगायला आवडेल रिलायन्स उद्योग भारतातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे नागोठाणे इथल्या पॉलीमर्स आणि रसायाने तयार करणाऱ्या उत्पादन विभागात ते प्रत्यक्ष कार्यानुभव प्रशिक्षण देतात कंपनीची जलद गतीने होणारी वाढ आणि अनुभवी कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेता नवीन अभियंत्यांना देण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे आवश्यक होते आणि म्हणूनच त्यांनी ह्या परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव देणे चालू केले उमेदवारी आणि स्वयम् निर्देशीत शिक्षण सेल्फ डायरेक्टेड लर्निंग असे प्रत्यक्ष कार्यानुभवाचे प्रकार आहेत उमेदवारी लोकप्रिय पद्धत आहे मात्र अशा प्रकारच्या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचा कमकुवतपणा हा आहे की ही पद्धत संस्था अतिशय गंभीरपणे घेतात त्याचप्रमाणे शिकणाऱ्याची क्षमता आणि इच्छा या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ज्या वेळी आपण प्रत्यक्ष कृती प्रशिक्षण पद्धत बघतो त्या वेळी एक व्यक्ती ज्याला अनुभवही नाही तसेच त्याच्याकडे जास्त लक्ष दिले गेले पाहिजे तो शिकण्यासाठी तितका उत्सुक नसेल किंवा कामाच्या ठिकाणी त्याची काम करण्याची गती नसेल तर अशा प्रकारचे उमेदवारी कार्यक्रम फारसे यशस्वी होत नाहीत स्वयम् निर्देशीत शिक्षण कार्यक्रम खूपच महत्त्वाचे आहेत लोकांना शिकण्याची इच्छा देखील असते भेल मध्ये ते विचारतात की कोणत्या प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम त्यांना पाहिजे आहे किंवा कोणत्या गरजा त्यांना पूर्ण करायचे आहेत की जेणेकरून स्वयम् निर्देशीत शिक्षण कार्यक्रम ते घेऊ शकतात आणि प्राप्त झालेल्या विशिष्ट विनंतीवरून संस्था वेगवेगळे स्वयं निर्देशित प्रशिक्षण कार्यक्रम देऊ शकतात स्वयम् निर्देशित शिक्षणात कर्मचारी शिकण्याच्या सर्व पैलूंची ज्यात ती कधी आयोजित केली जाईल आणि कोण सामील होईल याची जबाबदारी घेतात म्हणून स्वयं निर्देशित शिक्षण हा एक अतिशय महत्वाचा आणि खूप चांगला उपक्रम आहे आणि हा एक चांगला पुढाकार आहे की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना स्वतःला कसे विकसित करायचे आहे काय शिकायचे आहे हे समजून ते स्वतः त्याची जबाबदारी घेतात यामध्ये कोणालाही सक्ती केली जात नाही तर कर्मचारी स्वतः पुढे येउन अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दलची विचारणा करतात ज्यावेळी शिक्षण व विकास विभाग अशा प्रकारचे शिकण्याचे वातावरण तयार करतात तेव्हा असे दिसून येते की ते स्वतः अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम तयार करू शकतात ज्यावेळी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असते त्यावेळी ते स्वतः आपल्या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात पण स्वयम् निर्देशीत शिक्षण कार्यक्रमात असे दिसून आले आहे की जर खूप कमी लोक त्यामध्ये इच्छुक असतील तर संस्थेच्या बाहेर दुसऱ्या ठिकाणी त्यांना पाठवून दुसऱ्या प्रशिक्षकांकडून ते शिकू शकतात भविष्यकाळात स्वयम् निर्देशीत शिक्षण खूपच सामान्य गोष्ट होणार आहे कारण आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याकरता संस्था खूपच लवचिक असतात मी कार्य चक्रबद्दल बहुविध व्यवस्थापनाबद्दल आणि आता बहुकार्य उपक्रमांबद्दल बोललो म्हणूनच कर्मचार्यांना कामाचे विविध पैलू शिकायची इच्छा असते वेगवेगळे कार्य कसे चालते ते समजून घेण्याची इच्छा असते स्वतःला विकसित करण्याची इच्छा असते आणि विविध प्रकारच्या कामासाठी स्वतःला सक्षम बनवण्याकरता ते इच्छुक असतात आणि म्हणूनच अशा प्रकारच्या शिकण्यामध्ये लवचिकता येते ज्यावेळी कर्मचारी अशाप्रकारे सर्व गोष्टी आत्मसात करत असतात आणि ज्यावेळी ते इतके भरीव योगदान देऊ शकतात त्यावेळी असे कळते की अशा प्रकारची त्यांची आजची उत्पादकता आणि काम करण्याची पद्धत भविष्य काळामध्ये चालणार नाही कारण भविष्यात त्यांना बदललेच पाहिजे व्यवस्थापनामध्ये बदल होणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि जर लवचिकता असेल तरच अशाप्रकारचे बदल यशस्वी होतात जर लवचिकता नसेल तर कोणीही यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये ते आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी खूपच लवचिक असतात ते तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतात आणि या बदलत्या तंत्रज्ञानाचे धन्यवाद आहेत की अशामुळे या बदलत्या तंत्रज्ञानामुळे हल्ली क्षमताशोध खूपच सोपे झाले आहे मात्र हे साध्य करण्यासाठी एकच अट आहे की कर्मचाऱ्यांची नवीन तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा असली पाहिजे कर्मचाऱ्यांना शिकण्याकरता सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहित करा कारण ते का शिकत आहेत या बद्दल मी बोललो आहे त्यांना भविष्यातली बरीच जबाबदारी सांभाळायची आहे आणि जेव्हा आपण भविष्याबद्दल बोलतो तेव्हा भविष्यातील गरजा पूर्ण करण्याकरता त्यांना सक्रिय असणे आवश्यक आहे त्यांच्या नियोक्त्याने त्यांना शिकण्याची सक्ती करण्यापेक्षा जे की एक पुश तंत्र सक्ती तंत्र आहे जर ते स्वतःच आपल्या शिकण्यामध्ये सक्रिय असतील तर ते पूल तंत्र मागणी तंत्र असेल ज्यावेळी आपण सक्ती तंत्राबद्दल बोलतो त्या बाबतीत कर्मचारी स्वतः अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची मागणी करतात हे खूपच महत्त्वाचे आहे मला तुम्हाला हे सांगायला आनंद होतोय की भारतातील बहुतेक संस्था अशा प्रकारच्या मागणी पद्धतीचा वापर करतात ते त्यांच्या कामगिरी मूल्यांकन मागणी पत्रातमध्ये भविष्यकाळात कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज कर्मचाऱ्यांना आहे हे लिहितात आणि म्हणूनच स्व निर्देशित शिक्षण पद्धत तिथे अस्तित्वात येते लोक त्यांच्या क्षमतांबद्दल जागरूक आहेत आणि त्यांना आपल्या क्षमता विकसित करायच्या आहेत या क्षमता विकसित करण्याकरता स्वयम् निर्देशीत प्रोत्साहन खूपच लोकप्रिय बनत आहे उमेदवारी ही कार्याभ्यास प्रशिक्षणाची एक पद्धत आहे ज्यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण आणि वर्गातील प्रशिक्षण या दोन्हीचा समावेश आहे यावर आपण आधीच चर्चा केलेली आहे आता आपण कृत्रिमानुकरणाबद्दल सिम्युलेशनबद्दल विस्ताराने बोलूया प्रत्यक्ष आयुष्यातील विविध परिस्थितींना दर्शवणारी कृत्रिमानुकरण ही एक प्रशिक्षणपद्धत आहे यामध्ये प्रशिक्षणार्थी जणू काही ते प्रत्यक्ष कार्यानुभवावर आहेत अशा प्रकारे काम करतात आणि तसे निर्णय घेतात ते निर्णय कशात परावर्तित होतात हे बघितले जाते याकरता खूपच सुंदर व्हिडिओ गेम्स आहेत जे तुम्हाला लहान मुलाप्रमाणे शिकायला खूपच आवडतील व्हिडिओ गेममध्ये जर तुम्ही गाडी चालवत असाल आणि एका विशिष्ट वेगाने जात असाल आणि जर त्या गाडीवरील नियंत्रण हरवले तर काय होईल आणि कशाप्रकारे अपघात होईल हे त्या व्हिडिओ गेममध्ये दिसेल आणि म्हणूनच अशाप्रकारच्या व्हिडिओमध्ये आणि कृत्रिमानुकरणमध्ये प्रत्यक्ष आयुष्यातील परिस्थितीमध्ये तुम्ही कसे निर्णय घ्याल आणि मग त्या निर्णयांचा काय परिणाम होऊ शकतो हे बघितले जाते याचे एक सामान्य उदाहरण म्हणजे विमानाच्या वैमानिकांना प्रशिक्षित करण्याकरता उड्डाण कृत्रिमानुकरणकर्त्याचा फ्लाईट सिम्युलेटरचा वापर केला जातो आणि हल्ली तर अनेक विमानतळांवर अशा प्रकारच्या सोयी आहेत की जिथे प्रवासी स्वतः असे कृत्रिमानुकरण यंत्र वापरून विमान कसे उडते हे बघून स्वतःचे मनोरंजन करतात अशा प्रकारच्या कृत्रिमानुकरण अनुभवाकरता तिथे शुल्क आकारले जाते आणि त्या माध्यमातून त्यांना जणू काही त्यांना आपण वैमानिक असण्याचा आनंद प्राप्त होतो कृत्रिमानुकरणामुळे कृत्रिम वातावरणामध्ये प्रशिक्षणार्थींना त्यांच्या निर्णयांचा काय परिणाम होतो हे बघता येते कारण असे वातावरण हे नैसर्गिक नाही शिवाय यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम नाही कारण विमान उडवण्याचे जे कृत्रिमानुकरण तुम्ही करत असता तिथे विमान कोसळण्याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही यातून तुम्ही उत्पादन व प्रक्रियेतील कौशल्य तसेच व्यवस्थापन व आंतरवैयक्तिक कौशल्ये या दोन्ही गोष्टी समजू शकता शिकू शकता ते अशा प्रकारच्या कृत्रिमानुकरणातून तांत्रिक कौशल्य तसेच व्यवस्थापकीय कौशल्यदेखील शिकू शकतात केस स्टडी उदाहरणाभ्यास आणि बिजनेस गेम्स व्यवसाय खेळ याबद्दल मी अगोदरच बोललेलो आहे पुढील काही सत्रे केस स्टडी उदाहरणाभ्यास आणि बिजनेस गेम्स व्यवसाय खेळ यावर आपण बोलू रोल प्ले भूमिका वठवणुक मध्ये प्रशिक्षणार्थींना दिलेल्या भूमिका ते वठवतात त्यामध्ये कामाच्या ठिकाणच्या एका विशिष्ट परिस्थितीबद्दल किंवा व्यक्तीव्यक्तीतील समस्यांबद्दल त्यांना परिस्थिती दिली जाते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या परिस्थिती त्यांना दिल्यामुळे भूमिका वठवणुक कृत्रिमानुकरणापेक्षा वेगळ्या ठरतात यामध्ये व्यक्तीच्या प्रतिक्रियाबद्दलचे पर्याय उपलब्ध असतात भूमिका वठवणुकीमध्ये त्या विशिष्ट परिस्थितीबद्दल किती तपशील प्रशिक्षणार्थींना दिलेले आहे त्यावर त्यांच्या भूमिकेची पातळी ठरते वर्तन प्रतिमानांमध्ये प्रतिमानांच्या सहाय्याने कशाप्रकारे वर्तन केले जाते हे दाखवले जाते योग्य वर्तन कसे असले पाहिजे याबद्दलचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाते आणि अशा प्रकारचे योग्य वर्तन करण्याची संधी त्यांना प्राप्त करून दिली जाते आणि म्हणूनच वर्तन प्रतिमानांमध्ये व्यक्तिमत्त्वाचे पैलू व वर्तनाचे पैलू या दोन पैलूंवर यशस्वीरित्या काम केले जाते वर्तन प्रतिमान हे सामाजिक शिक्षण सिद्धांताच्या तत्वावर आधारित आहे वर्तन प्रतिमान अध्यापन कौशल्यासाठी अतिशय योग्य आहे आंतरवैयक्तिक व संगणककौशल्ये शिकवण्याकरीता वर्तन प्रतिमान हे एक प्रभावी तंत्र आहे असे संशोधन सुचवते आणि आता शेवटी संघ तयार करण्याच्या पद्धतीबद्दल बोलायला मला आवडेल संघ बनवण्याच्या पद्धती या संघाच्या परिणामकारतेला वाढवण्याकरता तयार केलेल्या पद्धती आहेत यामध्ये प्रशिक्षणार्थीच्या कौशल्यांना तसेच गटाचा प्रभावीपणा वाढवण्याकरता प्रशिक्षण दिले जाते आता तुम्हाला कळेल की मागे ज्या पद्धती विषयी आपण चर्चा केली त्या वैयक्तिक कामगिरी सुधारण्याकरता उपयुक्त होत्या आणि आपण ज्यावेळी आता संघ तयार करण्याच्या पद्धती विषयी बोलतो त्यावेळी संघाची परिणामकारकता वाढवणे हा हेतू त्यामागे असतो यामध्ये प्रशिक्षणार्थीची कौशल्य आणि गटाचा प्रभावीपणा वाढवण्याच्या हेतूने प्रशिक्षण दिले जाते या संघ बांधणी पद्धतीमध्ये प्रशिक्षणार्थी आपल्या कल्पना आणि अनुभवांची इतरांसोबत देवाण घेवाण करतात संघाची ओळख निर्माण करतात व्यक्ती व्यक्तीमधील संबंधांची आणि परस्पर अवलंबित्वाची जडणघडण समजून घेतात ते आपली स्वतःची आणि आपल्या सहकाऱ्यांचीदेखील बलस्थाने व कमकुवतस्थाने समजून घेतात या संघ तंत्रामध्ये गटाच्या परिणामकारकतेला वाढवण्याकरता त्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी मदत करण्यावर भर असतो जसे मी म्हणालो त्याप्रमाणे या प्रकारच्या पद्धती आपण येत्या काही सत्रांमध्ये प्रात्यक्षिकासह बघू या संघबांधणी पद्धतींमध्ये सहसा अनुभवातून शिकणे समाविष्ट असते अशा प्रकारच्या अनुभवातून शिकण्याच्या प्रशिक्षण पद्धतीमध्ये चार टप्पे असतात त्यामध्ये संकल्पनांविषयी चे ज्ञान आणि सिध्दांतांविषयीची माहिती करून घेणे ही पहिली व अतिशय महत्त्वाची पायरी आहे आणि आता ज्या वेळी आपणसिद्धांत व कृती यांच्यामधील संबंध वाढवण्याबद्दल बोलतो त्यावेळी व्यक्तीने काही विशिष्ट अनुभव घेणे गरजेचे असते त्यामुळे त्याच्या संकल्पना अधिक बळकट होतील कृतीमागील सिद्धांत प्रात्यक्षिका मागील सिद्धांताबाबत जर तो जागरूक नसेल तर तो जे काही करत असेल त्यामध्ये आपले योगदान देणे त्याला शक्य होणार नाही त्यामुळे ते अधिक उपयुक्त अधिक महत्त्वाचे अधिक योगदानपूर्ण होणार नाही आणि म्हणूनच संकल्पनांविषयीची माहिती आणि सिद्धांतांचे ज्ञान त्याला असणे अतिशय गरजेचे आहे अनुभवातून शिकण्याकरता त्यांनी बिहेवियर सिमुलेशनमध्ये सहभागी व्हावे त्यामध्ये एका विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांना निर्णय घ्यावे लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना निर्णय घ्यायचे असतील तर त्यांनी अशा प्रकारच्या विशिष्ट वर्तन कृत्रिमानुकरणमध्ये भाग घेतला पाहिजे तिसरे म्हणजे त्यांनी विविध कृतींचे सो व्हॉट म्हणजे तर काय विश्लेषण केले पाहिजे एखादी कृती योग्य आहे की नाही योग्य दिशेने जात आहे की नाही चुकीच्या दिशेने जात असताना काय घडले आणि मग त्यामागील सिद्धांत आणि ती कृती यांच्यातील परस्पर संबंध जोडून प्रत्यक्ष कार्यानुभव किंवा प्रत्यक्ष आयुष्यातील परिस्थितीशी त्यांना जोडणे गरजेचे असते म्हणूनच या चारही टप्प्यांमध्ये सुरुवातीपासूनच संकल्पनांविषयीचे ज्ञान वर्तन कृत्रिमानुकरणमध्ये सहभागी होणे कृतींचे विश्लेषण करणे आणि कृती आणि सिद्धांत यातील संबंध प्रत्यक्ष कार्यानुभव किंवा प्रत्यक्ष आयुष्यातील एखादी परिस्थिती यांच्याशी जोडणे हे संघ बांधणी उपक्रम विकसित करण्याकरता उपयोगी ठरेल साहसी शिक्षण एडवेंचर लर्निंग हा पुढचा भाग आहे संघकार्य व नेतृत्व कौशल्य वाढवण्यावर साहसी शिक्षण भर देते त्यामधील सुनियोजित कृतीद्वारे पुढाकार घेण्याचे कौशल्य विकसित करण्याकरता मदत होते साहसी शिक्षणामध्ये काही चित्तथरारक प्रशिक्षण मैदानी प्रशिक्षण रिंगणातले खेळ किंवा अगदी पाककृती वर्ग जे चित्तथरारक असू शकतात यांचा समावेश असतो तुमच्यातील नवनिर्मितीला वाव देण्याकरता तुम्हाला केक कसा करायचा हे देखील शिकवले जाते संघाचा प्रभावीपणा ज्यामध्ये स्व जागृती समस्यांचे निराकरण वादांचे व्यवस्थापन आणि जोखीम घेणे समाविष्ट असते अशा प्रकारच्या शिक्षणाकरता साहसी शिक्षण उपयोगी पडते आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला असे कळेल की प्रश्नांचे निराकरण करून किंवा वादांचे व्यवस्थापन करून आपली निर्णयक्षमता प्रभावी करता येते जोखीम पत्करणे हा साहसी शिक्षणामधील एक महत्त्वाचा शब्द आहे जोपर्यंत व्यक्ती जोखीम पत्करत नाही तोपर्यंत साहसी शिक्षण घडू शकत नाही साहसी शिक्षणामध्ये डोंगर चढाईसारख्या कठोर दमवणार्याआव्हानात्मक शारीरिक कृतींचा समावेश असतो त्यामुळे बऱ्याचदा ते खूप मनोरंजक आणि मजेदार बनते साहसी शिक्षणामध्ये विशिष्ट प्रकारे नेमलेल्या वैयक्तिक आणि सांघिक उपक्रमांचा जसे की दोरीच्या साह्याने भिंतीवर चढणे दोरी बरोबर विविध खेळ करणे विश्वास उडी ट्रस्ट फॉल शिडीच्या सहाय्याने चढणे दोरीच्या साह्याने एका मनोऱ्यावरून दुसऱ्या मनोऱ्यावर जाणे आदींचा समावेश असतो अशा प्रकारच्या कृतीमुळे त्यांचे जोखीम पत्करण्याकडे योग्य प्रकारचे वर्तन व्हावे आणि ते आयुष्याचा एक भाग म्हणून धाडसीदेखील बनावेत याकरता अशी प्रशिक्षण पद्धत वापरली जाते तर आज आपण विविध संघबांधणी पद्धती आणि तंत्र बघितले पुढील सत्रांमध्ये आपण परक्षेत्र प्रशिक्षण क्रॉस ट्रेनिंग समन्वय प्रशिक्षण कोऑर्डिनेटिंग ट्रेनिंग आणि संघ नेता प्रशिक्षण टीम लीडर ट्रेनिंग या पद्धती बघूया धन्यवाद